तर दोन अँटीना दरम्यान म्युच्युअल कपलिंग विषयावर येत आहे ठीक तर हा CEM चा आणखी एक प्रमुख अनुप्रयोग आहे तर आतापर्यंत आपण काय केले ते पाहूया तर आमच्याकडे असे एक अँटीना होते चला त्याला अँटीना A म्हणूया ठीक आहे आणि अँटीना A काय करीत आहे तो फ्री स्पेस मधील फिल्डमधून रेडीएट करत होता त्यामुळे आणि इनपुट इम्पेडन्स ज्याची मी गणना केली आहे मी गृहीत धरून होतो मी याचा अर्थ असा की ही समस्या सोडविण्यासाठी बाउंड्री कंडिशनकाय होती आपण म्हणालो की यासाठी कंडक्टर मध्ये तो एक परिपूर्ण कंडक्टर आहे एकूण फील्ड 0 बरोबर आहे आता काय घडेल जर या अँटीना च्या सभोवताली काही इतर वस्तू असल्यास त्या वस्तूमध्ये काही करंट प्रेरित देखील होईल म्हणजे फील्ड त्यावर पडेल काही करंट प्रवृत्त करेल ज्यायोगे इंड्युसड् करंट दुसरे फील्ड रेडिएट करेल ते फिल्ड येऊन या अँटिनावर पडेल तर ही बाउंड्री कंडिशन कठोरपणे खरी ठरणार नाही कारण येथे अधिक फील्ड आहेत ही बाउंड्री कंडिशन सत्य नसल्यास माझे उत्तर बदलते बरोबर म्हणजेच माझे करंट वितरण बदलते जर माझे करंटचे वितरण बदलले तर माझ्या इम्पेडन्सचे काय होईल ते बदलेल बरोबर म्हणून आपण सिंगल अँटिनासाठी गणना केलेले इनपुट इम्पेडन्स फ्री स्पेस मध्ये आपल्याला त्याबद्दल खूप आनंद झाला होता आपण त्यास इलेक्ट्रोमॅग्नेटिक् वातावरणात ठेवले जिथे तेथे विविध ऑब्जेक्ट्स आहेत आणि अचानक आपणास माहित आहे की आपले कार्यप्रदर्शन खूप काही चांगले नाही बरोबर आहे तर त्यामागील एक प्रमुख कारण असेल तेथे आहे आजूबाजूच्या वातावरणाने अँटिनाचे इनपुट इम्पेडन्स बदलले आहे म्हणूनच मॅचिंग कंडिशन यापुढे वैध नाही तर आपण याची गणना कशी कराल तर पुन्हा येथे एप्रॉक्सीमेट मेथडचा एक विशाल सिद्धांत आहे परंतु पुन्हा CEM मध्ये आम्ही आपणास याची गणना करण्याचा अचूक मार्ग सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत तेथे अधिक कार्य आहे परंतु हे त्या इतर बाबतीपेक्षा अधिक कठोर आहे तर आता आपण येथे आणखी अँटीना घटक समाविष्ट करू ठीक आहे तर असे म्हणूया की तेथे एक अँटीना आहे रेडीएट करत आहे आणि मी आजूबाजूला आणखी एक अँटीना सादर केला आहे तर इथे आणखी एक अँटीना येईल आपण त्याला अँटीना B म्हणू हे अँटीना सक्रिय किंवा निष्क्रिय असू शकते तर सक्रिय अँटीना म्हणजे काय की तोही रेडीएट करत आहे याचा अर्थ असा की त्यात एक जनरेटर देखील आहे निष्क्रीय अँटेना फक्त रिसिविंग मोडमध्ये असू शकतो किंवा यागी उदा अँटिनापैकी एकी सारखे तेथे एक ड्रायव्हिंग घटक आहे आणि त्यामागे तेथे अनेक रॉड्स आहेत बरोबर तर ते निष्क्रिय घटकाचे एक उदाहरण आहे तर ही परिस्थिती येथे सामान्य आहे तर शारीरिकदृष्ट्या हे कसे होते हा माणूस फिल्ड रेडीएट करत आहे त्यावर करंटप्रेरित झाला बरोबर आणि मग त्यामुळे दुसरे फिल्ड रेडिएट होत आहे ठीक आहे तर त्याबद्दल विचार करण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे जसे की A मालिका B ला काहीतरी पाठवते B तयार करते B रेडिएट करते A ला पाठवते यामुळे A मधील करंट बदलते आणि असेच मागे आणि पुढे बरोबर हे कायमचे चालू राहणार नाही यावर काही स्टेडी स्टेट सोलुशन असेल ठीक आहे तर स्टेडी स्टेट मध्ये A मध्ये काही करंट असेल तर B मध्ये काही करंट असेल बरोबर तर ही बाउंड्री कंडिशन कशी सुधारित होईल मग मी जर तुम्हाला विचारले की A वर कोणत्याही क्षणी कोणती फील्ड आहेत तर तुमच्याकडे आहे ठीक आहे ते नेहमीच असते ते व्होल्टेज आहे म्हणजे व्होल्टेज स्त्रोताद्वारे तयार केलेले फील्ड तर तुमच्याकडे स्वत चे फील्ड आहे बरोबर तर आत्तापर्यंत सिंगल अँटिना प्रकरणात माझ्याकडे हेच होते बरोबर तर आताएक जोड मिळणार आहे विखुरलेल्यांसाठी बरोबर तर अँटीना B द्वारे स्कॅटरड् फिल्ड बरोबर तर हे सिंगल अँटीना होते आणि हे दोन्ही अँटीना आहेत तर सर्किट मॉडेलच्या बाबतीत मी याबद्दल कसा विचार करू शकतो तर खरं तर अगदी सोप्या टू पोर्ट नेटवर्कमुळे हे चित्र अगदीच लक्षात ठेवण्यासारखे आहे बरोबर याआधीचे प्रकरण लक्षात आणा माझ्याकडे जनरेटर आणि एक लोड त्याच्यात जोडला गेला होता आत्ता परिस्थिती थोडीशी बदलली आहे माझ्याकडे असे काहीतरी आहे त्यामुळे आणि येथे जातो आणि इथे दिसून येतात बरोबर तर इलेक्ट्रिकल इंजिनियर्ससाठी मी हे म्हणत आहे हे अगदी प्रमाणित आहे तर मी असे लिहू शकतो हे आणि काय आहेत यांना सेल्फ इम्पेडन्स असे म्हटले जाईल बरोबर तर इतर अँटीनांच्या अनुपस्थितीत हे इम्पेडन्स आहेत हे आतापर्यंत आपल्याकडे होते जेव्हा आपल्याकडे एक एक सिंगल अँटिना होता याला अडथळा आणणारे बाकी काहीही नव्हते आणि यांना म्युच्युअल इम्पेडन्स म्हटले जाते अँटिना किंवा सर्किट डिझायनरच्या दृष्टिकोनातून सर्किटवरुन त्याला किंवा तिला किती इम्पेडन्स जुळवून घेण्याची गरज आहे तो आहे किंवा काय आहे हे Z 1 1 किंवा Z 1 2 दोन्ही पैकी एकही नाही ही बरोबर म्हणून म्हणजेच पोर्ट 1 वर इम्पेडन्स आहे बरोबर त्यामुळे हे होणार आहे मी तुम्हाला सांगेन की d म्हणजे काय आणि हे असे होणार आहे हे ड्रायव्हींग पॉईंटचा इम्पेडन्स म्हणतात तर आपण हे पाहू शकता की ड्रायव्हींग पॉईंटचा इम्पेडन्स आणि जाणून घेण्यावर अवलंबून आहे मला फक्त हे करंट काय आहेत हे माहित असणे आवश्यक आहे मग मी डिझाईन करण्यासाठी मॅचिंग नेटवर्क काय आहे ते शोधू शकेन बरोबर तर पुन्हा आपण याची गणना कशी करावी तर पुन्हा ही पद्धत ज्यास इंड्युसड् EMF मेथड म्हणतात आणि इतर अनेक पद्धती त्या अंदाजे वापरल्या जातात जर मला करंटच्या वितरणाचा अंदाज मिळाला तर मी या ड्रायव्हींग पॉईंट च्या इम्पेडन्स आणि त्या सर्व गोष्टींची गणना करू शकतो बरोबर आणि तुम्हाला माहित आहे की हे केवळ विशेष Z निर्देशित इत्यादी समांतर कंडक्टर आणि आणि अशाच गोष्टींसाठी हे अगदी विशेष प्रकरणांसाठी कार्य करते परंतु आपल्याकडे काही सामान्य कॉन्फिगरेशन असल्यास ते अचूक नाही तर CEM पुन्हा आपल्याला याची निश्चित गणना करण्यास परवानगी देते ठीक आहे तर सेट अप स्पष्ट आहे का जेव्हा माझ्याकडे एकमेकांच्या सद्यस्थितीत दोन अँटेना असतात तेव्हा असे होईल आपणास काही करंट माहित असेल येथे आणि काही करंट येथे आणि हे स्टेडी स्टेट करंट आहेत त्यांच्याकडे असलेले अनेक प्रतिबिंब प्रतिबिंबित करतात आणि आमचा उद्देश असा आहे की च्या उपस्थितीत मला काय म्हणायचे आहे की दुसर्या अँटेनाच्या उपस्थितीत ते काय आहे ते मला सांगा काय आहे चला पुढे जाऊया तर आपल्याकडे असलेल्या बाउंड्री कंडिशन आपण हा अँटेना येथे पुन्हा रेखाटू तर हे अँटेना A आहे ठीक आहे साधेपणासाठी मी काय करणार आहे अँटेना B मी फक्त हे निष्क्रीय बनवणार आहे ठीक आहे परंतु मी त्यात सहजपणे एक जनरेटर जोडू शकतो ठीक आहे त्यामुळे हा माझा अँटिना B आहे आणि तिथेआहे येथे आहे ठीक आहे काही d अंतरावर आहे आता म्युच्युअल कपलिंग संदर्भात CEM ची ही पहिलीच ओळख असल्याने मला काही सोपी करून देणारी गृहितके बनवून घेणे आवश्यक आहेत ज्याची गरज नाही परंतु त्या डेरिवेशन ला सोपे ठेवणे आवश्यक आहे तर मी करत असलेली दोन्ही गृहितके Z निर्देशित आहेत तर दोन्ही करंट Z निर्देशित आहेत आणि त्रिज्या तरंगलांबीपेक्षा खूपच लहान आहेत ठीक आहे तर हे गणित थोडे अधिक सोपे बनवते ठीक आहे तर सिंगल अँटिनासह आम्ही सिंगल अँटिनाच्या केसशी तुलना करू आणि दोन अँटिना चा सिद्धांत सिंगल अँटेनाशी एकमेकांशी जोडू आमची बाउंड्री कंडिशन होती तर घटक A साठी इन्सिडेंट फिल्ड आहे for आता आम्ही दोन अँटेना घेणार आहोत मला बाउंड्री कंडिशन शोधण्याची आवश्यकता आहे तर अगदी सहजपणे होईल तर दोन प्रकरणे घेऊ आणि ठीक तर प्रथम प्रकरण मी काय लिहू हे सेल्फ फील्ड आणि काही फील्ड स्कॅटरड् फिल्ड आहे ज्यामुळे B हे A वर मोजले गेले आहे हे 0 असले पाहिजे बरोबर ठीक आहे for दुसरी बाउंड्री कंडिशन पहिली टर्म काय असेल तर हे होणार आहे A मधून बरोबर म्हणून या मार्गाने आपण लिहू या A मधील मुळे तयार झालेले हे फिल्ड आहे हे फिल्ड B वर पडत हे आणि हे शून्य आहे B च्या r साठी for त्यामुळेआम्ही B गृहित धरले की त्याला कोणताही स्रोत नाही जर त्याचा स्रोत असेल तर तेथे एक आहे जे सर्व खूप सोपे आहे ठीक आहे या दोन अटी त्यांना एक नाव आहे त्यांना नल बाउंड्री कंडिशन म्हणतात तर मग आपण सिंगल अँटिनाची समस्या कशी सोडवली ते आपण स्वतःस आठवण करून देऊया विद्यार्थी सर हो विद्यार्थी आम्ही इन्सिडेंट फिल्ड मध्ये कशासाठी येऊ नाही मी असे फक्त गृहित धरत आहे जर तेथे असते तर आणखी एक संज्ञा असेल आम्ही ती जोडू बरोबर येथे कोणतीही अडचण नाही आम्ही या संज्ञा प्रमाणेच समाविष्ट करू शकतो बरोबर इथे यासारखी एक संज्ञा डाव्या बाजूला जोडली जाईल विद्यार्थी पण ते आहे तर माझ्याकडे A मध्ये काही व्होल्टेज स्त्रोत आहे जो एक फील्ड तयार करतो आणि ती पहिली टर्म आहे दुसरी टर्म ही अँटिनामध्येच वाहणार्या करंटमुळे जे फील्ड आहे ती आहे आणि दुसरी टर्म हे अँटिना B मध्येमध्ये वाहणार्या करंटमुळे जे फील्ड आहे ती आहे बरोबर आता आणि हे अँटेना A वरील कोणत्याही बिंदूसाठी खरे आहे जेव्हा मी अँटिना B कडे जातो तेव्हा तोच तर्क खरा ठरतो तर अँटिना B मध्ये जर एखादे स्रोत असेल तर मला हे स्त्रोत पद जोडावे लागेल हेच सर्व काही आहे हे स्पष्ट आहे का तर मी ते इथे लिहितो अन्यथा जोडा LHS मध्ये तर तेथे कोणताही गोंधळ नाही ठीक आहे तर मग आपण स्वतःला आठवण करून देऊया की आम्ही सिंगल अँटेनासाठी कसे सोडविले ते पॉकलिंग्टनचे इंटिग्रल समीकरणPocklington's integral equation होते बरोबर पॉकलिंग्टनचे इंटिग्रल समीकरण आणि मला ते इथे लिहून द्या ही आमची अगदी सोपी गोष्ट आहे आता इथले हे पात्र बर्याचदा दिसणार आहे तर मी त्यासाठी एक लघुलेखन चिन्हांकन करणार आहे त्यामुळे हे पद इथे मी याला म्हणणार आहे हे पद फक्त एक लघुलिपी नोटेशन आहे आता काय होते किंवा मला कदाचित ते येथे लिहू द्या तर हे असे होईल तीच समीकरणे लिहिण्याचा आमचा अधिक संक्षिप्त मार्ग होईल आणि इथे माझ्या कोणत्या प्रकारच्या संज्ञा आहेत हे असे होते where त्यामुळे हे चे एक फंक्शन आहे आता आपण दोन घटकांसाठी इंटिग्रल समीकरणाच्या प्रकरणाकडे जाऊया बरोबर